ठीक आहे आपण परत आलो आहोत तर थ्री फेज पॉवर मेजरमेंट तर या प्रकरणात काय होईल आपल्याकडे काय आहे आपण ते करू जे मूलतः थ्री फेज पॉवरसाठी आहे जेव्हा टू वॅटमीटर पद्धत वापरायची आहे तर या प्रकरणात आपण थ्री वॅटमीटर वापरला आहे वॅटमीटरमध्ये सर्वसाधारणपणे करंट कॉइल असते हे प्रत्यक्षात करंट कॉइल आहे आणि हे M आहे याला कधीकधी आपण फेजर कॉइल किंवा व्होल्टेज कॉइल म्हणतो तर लोड बॅलन्सड किंवा अनबॅलन्सड असू शकतो आणि ही बाजू आहे जर प्रयोगशाळेत या बाजू पहा तर असे दिसेल की ही बाजू M म्हणून चिन्हांकित आहे आणि ही बाजू L म्हणून चिन्हांकित आहे M ही मेन बाजू आहे आणि एक सप्लाय बाजू आहे याला मेन म्हणतात आणि M ही लोडची बाजू आहे याचा अर्थ ही बाजू म्हणूनच L आहे लांबी L दोन्ही चिन्हांकित केलेल्या आहेत आणि हा बिंदू कधीकधी आपण c म्हणून चिन्हांकित करतो आणि हा बिंदू v म्हणून चिन्हांकित करतो आणि याला फेझर कॉइल म्हणतात आणि व्होल्टेज कॉइल करंट कॉइलला नगण्य रेजिस्टन्स असतो मुळात या सर्वातून करंट जातो ही करंट कॉइल आहे आणि हे फेझर कॉइल प्रत्यक्षात एक व्होल्टेज कॉइल आहे तर ते मुळात त्यामध्ये व्होल्टेज असते तर समजा हे a आहे आणि हे b आहे आणि या फेज a मधून करंट वाहतो आहे तो Ia आहे आणि व्होल्टेज प्रत्यक्षात ते येथून इथे दिसते आहे हे a आहे c हे कनेक्ट केलेले आहे हे आपण पुढील आकृतीत पाहू तर मुळात ते लाइन टू लाइन व्होल्टेज असेल म्हणून जेव्हाही हे असेल तेव्हा टू वॅटमीटर पद्धत वापरत जा परंतु या आकृतीमध्ये मी थ्री वॅट मीटर हे दर्शविले आहे तर हे एक वॅटमीटर अनावश्यक आहे ते 0 मोजेल थ्री वॅट मीटरची गरज नाही तर हे कनेक्शन मी मुद्दाम दिले आहे फक्त स्वत विचार करा की जर थ्री वॅट मीटर असेल तर हे वॅटमीटर मूलत 0 असेल तर मुळात मोजण्यासाठी टू वॅटमीटर पद्धतीची आवश्यकता आहे लोड कदाचित स्टार किंवा डेल्टा बॅलन्स्ड किंवा अनबॅलन्स्ड असेल याने फरक पडत नाही आपण टू वॅटमीटर पद्धती वापरून पॉवर मोजतो आणि म्हणून जेव्हा जेव्हा टू वॅटमीटर पद्धतीसाठी जाताल तर हे वॅटमीटर आहे आणि ते पॉवर P1 मोजते आणि स्टार प्रकारचा लोड घेतला जातो असे समजा तर अँगल Z अँगल असल्यास तर यामधून प्रत्यक्षात वाहणारा करंट Ia आहे हा Ia आहे व्होल्टेज मापनावर हा फेजर आहे आपण हे व्होल्टेज येथून इथे लिहितो तर व्होल्टेज प्रत्यक्षात ते Vab असेल आता काही फेजर आकृती आपण पाहिली आहे की जर हे A ते N असेल तर हे लाइन करंट फेज करंट आहे तर हे VAN आहे आणि हा करंट आणि इथे व्होल्टेज आहे मी लहान a n ऐवजी कॅपिटल A N घेतला आहे तर इथेही आपण कॅपिटल A N लिहू शकतो काही फरक पडत नाही आणि करंट Ia हा लॅगिंग आहे कारण हा अँगल आहे तर हा अँगल आहे तर आता हे लाइन व्होल्टेज आहे Vab हे लाइन व्होल्टेज आहे Vab फेज व्होल्टेजला अँगल 30° ने लीड करतो तर हा Vab आहे आणि हा अँगल 30° आहे म्हणून या दरम्यानचा अँगल आणि हे वॅटमीटर येथे प्रत्यक्षात व्होल्टेज मोजते कारण ते फेझर कॉइल येथे जोडलेले आहे ते Vab असेल कारण आणि यामधून वाहणारा करंट Ia आहे तर Vab आणि Ia मधील अँगल 30o आहे याचा अर्थ वॅटमीटरचे हे रीडिंग P1 आहे मग P1 मग्निट्यूड Vab Ia cos 30o असेल तर त्याचप्रमाणे इतर वॅटमीटरसाठी आपण त्याकडे येऊ म्हणून जेव्हा जेव्हा फेझर आकृतीकडे याल तेव्हा हे Vab VAN पहा Vab आणि Ia मधील अँगल 30o आहे आता Ia VAN असेल येथे ते या आकृतीवर आहे फक्त जरा थांबा ही आकृती आपल्याला हे माहित आहे हे मी ते कॅपिटल AN चिन्हांकित केले आहे तर करंट कॉईल या दरम्यान आहे तर मुळात हे काहीच नाही परंतु लहान a ला फिक्स करू शकतो आणि लहान n देखील करू शकतो तर प्रत्यक्षात करंट Ia VAN Z तर ह्या पद्धतीने करू शकतो तर इथे मी कॅपिटल N समान गोष्ट लिहीली आहे तर याचा अर्थ येथे VAN अँगल 0° Z आहे येथे फेझर आकृतीमध्ये देखील याचा अर्थ VAN प्रत्यक्षात ती समान गोष्ट समजण्यासारखी आहे तर हा VAN अँगल देखील आहे ZY Z अँगल आहे तर तो Ia असेल VAN Z अँगल असेल म्हणून P1 Vab Ia cos 30° हे मग्निट्यूड आहे परंतु प्रत्यक्षात Vab a लाइन व्होल्टेज तर हे VL आहे ते एक लाइन व्होल्टेज आहे आणि Ia l लाइन करंट हे लाइन करंट आहे आणि ते लाईन व्होल्टेज तर हे Vab Ia cos 30 o आहे किंवा आपण VL √ cos 30 o लिहू शकतो हे समीकरण 1 आहे हे वॅटमीटर 1 चे रीडिंग आहे आता वॅटमीटर 2 जर पुन्हा आकृतीवर गेला तर या प्रकरणात ते व्होल्टेज आहे ज्याला a b b c असे जर थोडे वरच्या दिशेने गेले तर चिन्हांकित केले आहे तर या प्रकरणात करंट येथे आहे तो Ic आहे हा करंट Ic आहे वॅटमीटर येथे ठेवला आहे तर लाईन करंट Ic आहे हो आणि व्होल्टेज हे abc वर दिसते ते व्होल्टेज cb वर दिसते जरी b ते c Vbc Vab Vbc bc दिले आहे पण ते Vcb असेल कारण ही फेज c आहे आणि हे b शी जोडलेले आहे तर व्होल्टेज Vcb असावे याचा अर्थ ते व्होल्टेज Vcb दिसत आहे परंतु Vbc नाही तर आणि करंट Ic आहे तर जर पूर्ण फेजर आकृती काढली तर ही आकृती आहे तर या प्रकरणात पूर्वी आपण पाहिले आहे की हे Vab आहे हे VAN आहे हा अँगल 30° आहे हे आपण आधी पाहिले आहे आणि हे Ia आहे तर VAN पासून Ia ने लॅग करतो त्याचप्रमाणे यालाच Ib म्हणतात फक्त थोडे वर हलवा तर हे असे आहे हे Ib आहे तर VBN पासून Ib ने लॅग करतो त्याचप्रमाणे जर Ic पहा Ic देखील VCN पासून ने लॅग करतो आता हे मला ते स्पष्ट करू देते आता प्रत्यक्षात आकृती आहे जरा थांबा मी झूम कमी करेन फक्त थांबा तर या प्रकरणात हे Vbc आहे जर मला Vcb हवे असेल तर फक्त 180° फेज शिफ्ट फक्त इतर मार्गाने करा हे Vcb आहे आता आपल्याला अँगल Vcb Ic आणि Vcb च्या दरम्यान असावा असे वाटते तर हा अँगल जो Vcb आणि या V मधील आहे Vab आणि VAN हा अँगल 30° आहे आणि VAN त्याचप्रमाणे येथे Vca आणि VCN यामधील अँगल 30° असेल तर जर हे दिसले की हे VCN आहे आणि हे Ic आहे तर VCN आणि Ic मधील अँगल आहे कारण करंट Ic प्रत्यक्षात यापासून लॅगिंग आहे कारण ते बॅलन्सड आहे असे समजु तर अँगल आणि VCN आणि Vcb या गोष्टीच्या दरम्यान हा अँगल 30° आहे जसे Vab आणि VAN 30° आहेत फक्त विरुद्ध Vcb घेतले आहे तर हा अँगल 30° आहे याचा अर्थ हा अँगल 30° असेल तर हा अँगल 30° आहे मग त्या दुसऱ्या वॅटमीटर मधून रीडिंग घेतले जाते ते P2 असते P2 Vcb Ic cos30° पाहिजे तर हे Vcb आहे परंतु हे एक मग्निट्यूड आहे हे देखील मग्निट्यूड आहे तर Vcb VL Ic cos 30 o असेल तर हे दुसऱ्या वॅटमीटरचे रीडिंग आहे तर मला ते स्पष्ट करू द्या तर मला झूम वाढवू द्या तर हे दुसऱ्या वॅटमीटरचे रीडिंग आहे तर तो Vcb Ic cos 30 o असावा तर तेच येथे केले गेले आहे P2 Vcb Ic cos30° cos cos तर cos 30 o cos 30 o हे लिहिले आहे किंवा आपण P2 मग्निट्यूड लाईन टू लाईन वोल्टेज आहे हे लिहू शकतो तर Vcb VL √ cos 30 o हे समीकरण 2 आहे नंतर टोटल वॅटमीटरच रीडिंग जर समीकरण 1 आणि 2 जोडले तर तर P1 P2 होईल आणि सरलीकृत केले तर ते √ 3 VL IL cos होईल आणि टोटल याचा अर्थ PT म्हणजे PT प्रत्यक्षात टोटल पॉवर आहे तर हे √ 3 VL IL cos असेल कारण हे समीकरण 3 आहे जे काही आपण गणितीय पद्धतीने वॅटमीटर काढले आहे ते तेच रीडिंग घेत आहे त्याचप्रमाणे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा केल्यास म्हणजेच समीकरण 2 समीकरण 1 P2 P1 VL IL sin मिळेल किंवा जर दोन्ही बाजूंना √ 3 ने गुणाकार केला तर √3VL IL sin √ 3 म्हणून QT √3 कारण टोटल रिअॅक्टिव पॉवर √3VL IL sin आहे तर QT √3 हे समीकरण 4 म्हणून √ 3 VL IL cos P1 P2 आणि √3VL IL sin √3 होईल तर याला याने विभाजन करा हे केले तर ते tan √ 3 P2 P1 P2 P1 होईल आता जर पॉझिटिव्ह असेल तर लोड इंडक्टिव्ह असेल याचा अर्थ जर P2 P1 असेल तर लोड इंडक्टिव्ह असेल जर P2 P1 असेल तर लोड कपासीटीव्ह असेल जर P2 P1 पॉझिटिव्ह म्हणजे लोड इंडक्टिव्ह असेल अन्यथा जर P2 P1 निगेटिव्ह म्हणजे लोड कपासीटीव्ह असेल तर येथे दिले आहे जर P2 P1 असेल तर तो रजिस्टीव्ह लोड असेल म्हणजे 0 याचा अर्थ रजिस्टीव्ह लोड असेल P2 P1 असेल तर लोड इंडक्टिव्ह असेल जर P2 P1 असेल तर लोड कपासीटीव्ह असेल तर तिथून निश्चित करू शकतो आता या नंतर एक उदाहरण घ्या हे उदाहरण 6 आहे की वॅटमीटर हे असे काहीतरी जोडलेले आहे W1 W2 आणि W3 आणि मनोरंजक गोष्ट ही आहे हे मुद्दाम घेतले आहे हा लोड अनबॅलन्सड आहे कारण Za हा 15 Ω आहे त्याचप्रमाणे Zb हा 10 j5 Ω आहे आणि Zc हा 6 j8 आहे तर जर आपल्याला पार्क फेजच्या आधारावर मोजायचे असेल तर काय करावे तर इथे ही अनबॅलन्सड गोष्ट दिली आहे आणि मी हे उदाहरण मुद्दाम घेतले आहे आणि हे 15 Ω आहे हे 6 j 8 Ω आहे जे Zc आहे आणि या बाजूला मी आकृती दाखवेल आणि ही Zb हा 10 j5 Ω आहे वॅटमीटर याप्रमाणे जोडलेला आहे त्याचप्रमाणे आणखी एक वॅटमीटर जो याप्रमाणे जोडलेला असतो तर या प्रकरणात हे न्यूट्रल आहे तर आपल्याला मापन करायचे आहे ज्याला पार्क फेज पॉवर पार्क फेज बेसिस म्हणतात तर हा करंट Ia आहे हा Ib हा Ic आहे आणि काही करंट न्यूट्रलमधून वाहतो आहे आणि यालाच अनबॅलन्सड गोष्ट म्हणतात आता या प्रकरणात अंदाज आहेत की वॅटमीटर रीडिंगमध्ये टोटल अब्सोरबड पॉवर शोधा तर हे अनबॅलन्सड आहे तर या प्रकरणात प्रथम Ia Ib आणि Ic शोधून काढा तर जर असे असेल तर त्याला a c b सिक्वेन्स दिला जातो याचा अर्थ बॅलन्स फेज व्होल्टेज 100V आहे जर ते बघितले तर बॅलन्स फेज व्होल्टेज 100V दिले आहे फेज व्होल्टेज बॅलन्स आहे जर a c b सिक्वेन्स दिला आहे परंतु लोड अनबॅलन्स आहे तर VAN हे 100 अँगल 0° घेतले जाते आणि ते a c b सिक्वेन्स आहे तर VCN म्हणजे 100 अँगल 120° आणि VBN 100 अँगल 120 o आता फेज a साठी Ia 100 अँगल 0° 15 ते 6 67 अँगल 0° अँपिअर आहे त्याचप्रमाणे वरची फेज b साठी Ib 100 अँगल 120 o 10 j 5 8 94 अँगल 93 44° अँपिअर आहे त्याचप्रमाणे फेज c साठी 100 अँगल 120° 6 j8 10 अँगल 66 87 o अँपिअर असेल तर हे शोधले आहे Ia VAN हे त्याचप्रमाणे Ib VBN हे त्याचप्रमाणे Ic VCN हे त्याचप्रमाणे फेजनुसार देखील शोधू शकता तर एकदा हे करा आता In Ia Ib Ic तर जर Ia Ib Ic करतात जर केले तर ते 10 06 अँगल 178 4° अँपिअर होईल आणि वॅटमीटर रीडिंग पॉवर P1 साठी ते VAN Ia cos VAN Ia असेल याचा अर्थ या वॅटमीटरसाठी ते येथे जोडलेले आहे हे या गोष्टीमध्ये आणि यामध्ये जोडलेले आहे आणि या न्यूट्रल दरम्यान ते जोडलेले आहे तर ते काय करेल ते व्होल्टेज VAN मग्निट्यूड घेईल नंतर करंट Ia घेईल त्यानंतर या दरम्यानचा अँगल जो cosine VAN Ia आहे म्हणून जर हे पाहिले तर P1 VAN A Ia cosine VAN Ia VAN हे 0 रेफरेन्स आहे आणि Ia देखील 0 आहे तर ते 667 वॅट होत आहे त्याचप्रमाणे P2 साठी ते VBN Ib असेल फक्त एकदा आकृती पहा आणि फक्त ते लिहा त्याचा cosine 120° आहे आणि Ib चा अँगल 93 हा एक पॉवर फॅक्टर अँगल आहे खरंतर पॉवर फॅक्टर अँगल आहे तर ते 8 800 वॅट आहे त्याचप्रमाणे P3 साठी VCN Ic cos हा VCN हा 120° आहे आणि Ic चा अँगल 66 तर ते 600 वॅट होईल त्यामुळे टोटल अब्सोरबड पॉवर PT P1 P2 P3 आहे म्हणून 2067 वॅट हे उत्तर आहे आता दुसरी गोष्ट PT Ia2 RA Ib2 RB Ic2 RC आहे फेज A चा रेजिस्टन्स RA आहे फेज B चा रेजिस्टन्स RB आहे नंतर फेज C चा रेजिस्टन्स RC आहे जर सर्व मग्निट्यूड घेतले तर जर ही सर्व मूल्ये या करंट मग्निट्यूड आणि रेजिस्टन्स मूल्यांमधून ठेवली तर येथे देखील 2067 वॅट मिळतील तर ते जुळत आहे तर उत्तरे बरोबर आहेत हे काहींना समजले आहे तर दुसरे उदाहरण घ्या आकृती 29 मधील थ्री फेज बॅलन्सड लोड Z 8 j6Ω आहे जर लोड 208V लाईनला जोडलेला असेल तर W1 आणि W2 च्या रीडिंगचा अंदाज लावा PT आणि Q T देखील शोधा तर प्रत्यक्षात ही आकृती 29 आहे तर जर आकृती 29 वर परत आलो तर ते येथे आहे ही आहे फक्त थोडे थांबा फक्त तीच आकृती आहे जिथे सूत्र काढले आहे ही आकृती 30 आहे आणि ही आकृती आहे तर ही आकृती घ्या आणि तेथे डेटा दिला आहे तर येथे स्टार कनेक्टेड लोडचा इम्पेडन्स 8 j 6 Ω आहे आणि लाइन टू लाइन व्होल्टेज 208V आहे आपल्याला W1 W2 आणि PT आणि QT शोधावे लागेल तर आपल्याला माहित आहे की Z 8 j6Ω 10 अँगल 36 87° Ω असेल लाईन व्होल्टेज 208V आहे म्हणून लाईन करंट असेल तो स्टार कनेक्टड आहे तर VP Z Y तर ते VP फेज व्होल्टेज आहे कारण ते लाइन टू लाईन व्होल्टेज 208V दिले आहे तर फेज व्होल्टेज हे लाईन व्होल्टेज √3 मग्निट्यूड ZY असेल म्हणून ते 208 दिले आहे म्हणून येथे √3 10 मग्निट्यूड ते इम्पेडन्स 10 आहे तर IL मग्निट्यूड 12 अँपिअर आहे म्हणून P1 VL IL cos 30 o आणि हे 36 87 o आहे तर हे 36 87 o येथे लिहिले आहे म्हणून P1 20812cos30°36 करंट मग्निट्यूड cos30°36 87 मिळाला आहे 48 वॅट त्याचप्रमाणे P2 VL IL cosine तर ते P2 20812 cosine 30 o 36 87° असेल तर ते 2478 1 वॅट आहे आता पाहू शकतो की P2 P1 म्हणजे हा लोड इंडक्टिव्ह असेल कारण आधीच आपण पाहिले आहे की ते केवळ इंडक्टिव्ह आहे तर P2 P1 आणि टोटल पॉवर PT P1 P2 आहे हे जोडल्यास ते प्रत्यक्षात 3 4586 किलो वॅट असेल आता QT √ 3 P2 P1 हे √ 3 P2 P1 497 6 होईल कारण P2 P1 सह P2 मिळाले आहे 1497 6 VAr लिहिलेले आहे ते थेट मिळेल तर ते प्रत्यक्षात 2 594 kVAr आहे आणि हा एक्सरसाईज आहे ज्यासाठी उत्तरे दिली आहेत आपण ते करू आणि तो लोड डेल्टा आहे तर तो कॅपॅसिटीर आहे तर ते सोडवा उत्तरे देखील दिली जातात तर आपण व्हरिफाय करू शकता आता हा एक अतिशय मनोरंजक प्रॉब्लेम आहे तर मला सांगा मला झूम थोडे कमी करू द्या तर या प्रॉब्लेममध्ये दोन बॅलन्सड लोड 240kV शी जोडलेले आहेत ही आकृती 32 मध्ये दाखवल्याप्रमाणे 60Hz लाइन फ्रिक्वेन्सी आहे तर आकृती 32 लोड 1 0 6 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर 30KW घेते तर पॉवर फॅक्टरमधून रिअक्टिव पॉवर अब्सोरबड लोड देखील शोधता येते कारण पॉवर फॅक्टर दिले आहे तर लोड 2 0 8 लॅगिंग पॉवर फॅक्टरवर 45kVAr घेते येथे प्रॉब्लेम थोडा ट्विस्टेड आहे तर येथे ते 45kVAr दिले आहे परंतु पॉवर फॅक्टर जेव्हा 0 8 असतो याचा अर्थ येथे P शोधायचे आहे आणि VAr साठी Q शोधणे आवश्यक आहे आणि म्हणून प्रथम कॉम्प्लेक्स रियल आणि रिअक्टिव पॉवर अब्सोरबड बाय लोडcomplex real reactive power absorb by load आणि b लाईन करंट आणि c kVAr रेट तीन कॅपेसिटर असतात जे लोडसह समांतर डेल्टा कनेक्ट करू शकतात मी पॉवर फॅक्टर 0 9 लॅगिंग आणि CP चे मूल्य वाढवण्यासाठी दाखवितो तर जर आकृती प्रत्यक्षात पाहिली तर हि आकृती आहे तर प्रश्न असा आहे की येथे थोडेसे समजून घ्यावे लागेल तर येथे लोड आहेत तर या तीन लाईन a b c आहेत आणि हे लोड जोडलेले आहेत हे बॅलन्सड लोड 1 आहे आणि हे बॅलन्सड लोड 2 आहे हे लोड जोडलेले आहेत तर हे कॅपेसिटरशिवाय ते जोडलेले आहे असे समजा आता हे कॅपेसिटर डेल्टा स्वरुपात जोडलेले आहेत हे दिले आहे फक्त स्वतः पहा की प्रत्यक्षात गोष्टी कशा जोडल्या जातात तर आता येथे प्रॉब्लेममध्ये हे नमूद केले आहे की पॉवर फॅक्टर 0 9 लॅगिंग वाढवण्यासाठी लोड समांतर डेल्टा जोडलेल्या तीन कॅपेसिटर kVAr रेटिंग आहे तर हा पॉवर फॅक्टर आहे जो काही एकत्रित पॉवर फॅक्टर दिलेला आहे तो वेगळा मुद्दा आहे परंतु पॉवर फॅक्टर वाढवावा लागतो ज्याच्या पॉवर फॅक्टरमध्ये पहिला लोड 0 6 लॅगिंग आहे आणि दुसऱ्या लोडसाठी देखील 0 8 लॅगिंग आहे म्हणून हा कॅपेसिटर नंतर विचारात घेऊ तर प्रश्न असा आहे की हा करंट Ia आहे हा Ib आहे तर हा Ia मग या करंटमधील काही भाग Ia 1 ला आणि Ia 2 ला जात आहे हे आपण नंतर पाहू तर प्रश्न हा आहे आणि हे बॅलन्सड लोड 1 आहे हे बॅलन्सड लोड 2 आहे त्यामुळे हे मुळात पॅरेलल सर्किट आहे हे थ्री फेज पॅरेलल सर्किट आहे आणि हा प्रॉब्लेम आहे तर आता हे अगदी सोपे आहे फक्त पहा तर याचा अर्थ Ia Ia 1 Ia 2 आणि त्याचप्रमाणे Ib Ic जे 120 ° फेज शिफ्ट सहजपणे करू शकतो कारण ही बॅलन्सड सिस्टम आहे तर मग्निट्यूड तीच राहील तर Ia Ia 1 Ia 2 याचा अर्थ असा जर लोड 1 P1 30 KW cos 1 0 6 याचा अर्थ sin 1 0 तर S 1 अपियरंट पॉवर P1 cos 1 50 KVA असेल आणि Q1 S 1 sin 1 असेल ते 50 0 8 40 kVAr असेल म्हणून P1 j Q 1 30 j 40 KVA असेल त्याचप्रमाणे लोड 2 साठी प्रॉब्लेम थोडा ट्विस्टेड आहे येथे ती Q2 45 kVAr दिली आहे P मिळवायची आहे पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे म्हणजे करंट लॅगिंग आहे 8 तर sin 2 0 म्हणून S2 Q2 sin 2 म्हणजे 45 0 6 75 KVA म्हणून P2 S2 cos 2 75 0 8 60KW होते म्हणून K2 A मध्ये P2 j Q 2 60 j 45 असेल आता टोटल कॉम्प्लेक्स पॉवर P j Q P1 P2 jQ1 Q2 असेल ते 90 j 85 KVA होईल म्हणून P j Q √90 2 85 2 123 8 मिळेल आणि अँगल 43 36° KVA असेल याचा अर्थ तो V I cos V b i sin आहे तर आता हे KVA आहे आणि 123 8 KVA अपियरंट पॉवर आता प्रश्न आहे की आपल्याला माहित आहे की √ 3 VL IL cos 1 P1 तर √ 1 30 मिळाले आणि हे किलोवॅटमध्ये आहे आणि हे √ 3 240 किलोवोल्ट 0 6 आहे तर ते प्रत्यक्षात 120 28 मिलीअँपिअर होईल हे किलोवॅट म्हणून लिहिलेले आहे तर ते देखील किलोवोल्ट आहे तर जर सोडवले तर ते 120 28 मिलीअँपिअर असेल आणि 1 cos inverse 0 13 o आणि करंट लॅगिंग आहे 13° मिलीअँपिअर असेल त्याचप्रमाणे √ 2 साठी ते 60 √ 3 240 0 8 असेल ते 180 42 मिलीअँपिअर होईल 60 किलोवॅटमध्ये आणि हे किलोवोल्टमध्ये असेल तर अखेरीस ते होईल अखेरीस ते मिलिअँपीयर चे अँपिअरमध्ये असेल ते 108 42 मिलीअँपिअर असेल आणि 2 36 42 अँगल 36 87° मिलीअँपिअर असेल म्हणून मी सांगितलेले KCL लागू केले तर टोटल करंट Ia Ia1 Ia2 असेल तर ते असेल सरळ करा ते 297 8 अँगल 43 36o मिलीअँपिअर असेल म्हणून Ib फक्त 120° फेज शिफ्ट Ib Ia अँगल 120° 8 अँगल 163 36° मिलीअँपिअर होईल त्याचप्रमाणे Ic Ia अँगल 120 o ते 297 तर अँगल 76 64° मिलीअँपिअर तर येथे Ia आला Ia येथे आला आणि येथे भरले तर मग्निट्यूड समान आहे आता Qc ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे Qc P असेल तर हे आपल्याला यात cos मिळाले आहे कारण आपल्याला पॉवर फॅक्टर 0 9 मध्ये बदलायचा आहे म्हणून new 25 आणि तिथून Qc चे समीकरण शोधा एक पॉवर ट्रँगल काढा आणि स्वतः करा तर हे मी सोडत आहे 4kVAr असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅपेसिटर सीपी मूल्य येथे मोजले जात नाही हे एक डेल्टा कनेक्टेड कॅपेसिटर आहे यातून सीपीचे मूल्य काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करा मायक्रो फराडमध्ये उत्तर असेल ते येथे दिलेले नाही परंतु मी सुचवितो की कृपया ते करा आणि ही एक अतिशय सोपी गोष्ट आहे ती स्वतः करा पुढे तोच वॅटमीटर वापरून रिअक्टिव पॉवरचे मोजमाप करायचे आहे म्हणजे तोच वॅटमीटर वापरून रिअक्टिव पॉवरचे मोजमाप करा या प्रकरणात मला झूम थोडे कमी करू दे या प्रकरणात जे घडले जे कधीकधी असेल म्हणजे करंट कॉइल एका फेजमधे टाकली पाहिजे आणि फेजर कॉइल इतर फेजमधे जोडली पाहिजे कधीकधी आपण असे लिहितो की याला वॅटमीटर m म्हणतात तर ml मग ही म्हणजे मध्य बाजू आहे ही लोड बाजू C आणि V कधीकधी असे लिहितो परंतु खूप उच्च रेजिस्टन्समध्ये म्हणून जे काही करंट येथे वाहतील ते जवळजवळ तेवढेच करंट येथे वाहतील परंतु तरीही तर त्याच वॅटमीटरचा वापर करून रिअक्टिव पॉवर मोजण्यासाठी येथे करंट कॉइल एका फेजमधे टाकली समजा फेज a मध्ये मी करंट कॉइल ठेवली आहे ज्यामधून करंट Ia वाहतो आणि फेजर कॉइल जे CV आहे ते इतर दोन फेजसोबत जोडले गेले आहे ज्याला b आणि c म्हणतात मग हे प्रत्यक्षात रिअक्टिव पॉवर देईल कसे ते शोधावे लागेल तर हे ZY ZY ZYआहे ही एक A N Aआहे प्रत्यक्षात तीच गोष्ट आहे तो लहान a आहे तो लहान c आहे आणि तो लहान b आहे तीच गोष्ट आहे तर Ia हाच करंट येथे वाहतो Ia VAN अँगल 0° हा VAN आहे आणि हा एक नवीन छोटा n समान गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ एकच आहे म्हणून यात कोणताही गोंधळ होऊ नये तर In VAN अँगल 0° ZY असेल हे VAN अँगल 0° z असेल तर तो VAN अँगल Z अँगल असेल हा Ia आहे त्याचप्रमाणे Ib आणि Ic साठी प्रश्न असा आहे की हे कसे जोडले जाईल जर हे कनेक्ट केले तर ते कसे असेल ते रिअॅक्टिव्ह पॉवरचे मूल्य काय असेल तथापि नंतर ते करू या प्रकरणात फेजर आकृती काढा आता समजा हे Vab आहे आणि हे VAN आहे आणि करंट VAN पासून ने लॅग करतो परंतु वॅटमीटर प्रत्यक्षात म्हणून जर या गोष्टीसाठी या आकृतीसाठी जर वॅटमीटरमधे जे व्होल्टेज पाहतो ज्याला Vbc म्हणतात हा करंट येथे Ia आहे आणि ते Vbc आणि Ia दरम्यानचा अँगल घेईल कारण हे आहे की b ही फेजर कॉइल b c वर जोडल्यवर ते व्होल्टेज Vbc आणि Ia आणि Ia आणि Vbc मधील अँगल मोजते ज्याची आपल्याला गरज आहे तर त्याचा अर्थ असा की येथे फेझर आकृतीमध्ये हा Vab आहे हा VAN आहे आणि ने लॅग करतो आणि हा Vbc आहे Vab आणि Vbc मधील अँगल 120° आहे हे माहित आहे तर VAN आणि Vbc मधील अँगल 90° आहे तर हा अँगल 90° आहे म्हणून ते वॅटमीटर रीडिंग हे Vbc चे मग्निट्यूड आणि करंट Ia चे मग्निट्यूड असेल मी कधीकधी बार लावला आहे कधीकधी बार लावला नाही परंतु मी सांगितले आहे की Ia आणि Vbc मधील अँगल 90° आहे तर cos 90 o वॅटमीटर रीडिंग VL IL sin असेल परंतु रिअॅक्टिव्ह पॉवर √3VL IL sin आहे मग रीडिंग मिळवण्यासाठी या रीडिंगला √3 ने गुणाकार करावे लागेल तर अशा प्रकारे तोच वॅटमीटर रिअॅक्टिव्ह पॉवर मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते तर ते याचा अर्थ तोच वॅटमीटर असू शकतो तर कॅलिब्रेटेड म्हणजे ते थ्री फेज रिएक्टिव पॉवर दर्शवते ज्याला √3 ने गुणाकार करावे लागेल जर समान वॅटमीटर रीडिंग हवे असेल तर ते वॅटमीटर कॅलिब्रेटेड असावेज्याला √3 चा गुणाकार फॅक्टर आहे याचा अर्थ ते स्केल आहे हे माहीत आहे की या सर्व गोष्टींना √3 ने गुणाकार करणे आवश्यक आहे तर हे आहे म्हणूनच वॅटमीटरचे हे कनेक्शन आहे जे तोच वॅटमीटर वापरून रिअॅक्टिव्ह पॉवर मोजण्यासाठी वापरले जाऊ शकते तर यासह हा एक एक्झरसाइज आहे हा प्रॉब्लेम मला काही पुस्तकातून मिळाला आहे तर समजा हे एक b c आहे ही फेज ओपन आहे तर हे j 100 Ω आहे हे 100 Ω आहे आणि A B C या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत VOB शोधायचे आहे म्हणजे ओपन सर्किट व्होल्टेज VOB आहे तर सिस्टम 208V आहे आणि A B C समान 208V आहे याचा अर्थ म्हणजे ते लाईन टू लाईन व्होल्टेज आहे VOB शोधा आणि उत्तर 284 अँगल 150° V दिलेले आहे उत्तर बरोबर आहे हा अगदी सोप्पा पण अतिशय रोचक प्रॉब्लेम आहे हा दुसरा एक्झरसाइजआहे थ्री फेज थ्री वायर 220V a b c सिस्टीममधील लाइन करंट Ia Ib Ic दिले आहेत लाइन a आणि b मधील वॅटमीटरचे रीडिंग शोधा आणि जर b आणि c मध्ये वॅटमीटर लावला जर a आणि b मध्ये वॅटमीटर लावला हे रीडिंग देखील शोधा वॅटमीटर B आणि c ला जोडा रीडिंग शोधा वॅटमीटर A आणि c ला जोडा रीडिंग शोधा आणि ही सर्व उत्तरे दिलेली आहेत हे रीडिंग वेगळे का आहेत ते शोधा आता ते होण्याआधी हे थ्री फेज सर्किट संपवण्याआधी मी एक किंवा दोन गोष्टी सांगेन मी त्या इथेच सांगत आहे समजा कधीकधी असे दिले जाते जर समजा सर्किटची इम्पेडन्स दिली गेली तर समजा जर हे दिले की Z √ jΩ दिले गेले तर r चे मूल्य काय असेल तर x चे मूल्य काय आहे तर जर ते दिले असेल तर r म्हणजे काय x काय आहे समजा हे दिले आहे आणि विचारले की इम्पेडन्स √j आहे तर R मूल्य आणि X मूल्य काय असेल j 0 1 j लिहू शकतो याचा अर्थ 0 cos π 2 आणि j sin π 2 लिहू शकतो याचा अर्थ असा की हे प्रत्यक्षात e j π 2 याचा अर्थ j e j π 2 ही कॉम्प्लेक्स संख्या आहे म्हणून √ j म्हणजे आणि j याचा अर्थj e j π 2 मला ते स्पष्ट करू द्या त्याचा अर्थ असा की याचा अर्थ z √ j j 1 2 तर j e j π 212 e j π 4 cos π 4 j sin π 4 1 √ 2 j 1 √ 2 याचा अर्थ R 1 √ 2 Ω आणि X 1 √ 2 तर अशी गणना करा आता दुसरी गोष्ट पाहू त्याबरोबरच दुसरी गोष्ट आहे जर समजा जर कोणी विचारले की jj चे मूल्य काय आहे जे आपण पाहिले आहे आत्ताच आपण j e j π 2j पाहिले आहे याचा अर्थ ते e j 2 π 2 प्रत्यक्षात j2 1 आहे तर e π 1 ही एक रियल संख्या आहे त्याचा अर्थ असा की j टू पॉवर j टू पॉवर j ही रियल संख्या आहे ते e π 2 आहे तर या बरोबर थ्री फेज AC सर्किटचा भाग पूर्ण झाला पुढे आपण मॅग्नेटिक सर्किट्स घेऊ आणि त्यानंतर थोडे सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर आणि थोडे थ्री फेज इंडक्शन मशीनआणि DC मशीन पाहू